इन विट्रो सेटअपमधील मायलिनेशन प्रोसेस बाबत जे काही संभाषण आहे ते आपण पुढे चालू ठेवू तर मागील वर्गांमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी पेरिफेरल न्यूरॉन्सबद्दल सांगितले आणि त्यांची वाढ होऊ दिली तर आता तिथून सुरू करू आठवडा 6 व्याख्यान 3 तर आता या पातळीवर मी तुम्हाला आधीच सांगितले होते 3 4 दिवसांसाठी लहान असणाऱ्या श्वान पेशींची व्यवस्थित वाढ होऊ दिली एकदा जर श्वान पेशी व्यवस्थित वाढल्या तर काय होऊ शकते तर एक गोष्ट अशी होऊ शकते ते म्हणजे या श्वान पेशी एक्झानच्याबाजूने आणि त्याच बरोबरीने त्या पेशी अशाप्रकारे सुद्धा जाऊ शकतात आणि हळूहळू विभाजित होतात याप्रकारे किंवा जसे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो अशाप्रकारे किंवा असे होऊ शकते किंवा होऊ शकत नाही तर ते अशा पद्धतीने जवळ जातात आणि आवरण तयार करतात आणि अशा पद्धतीने पूर्णपणे एक थर तयार करून घेतात तर अशी एक गोष्ट होऊ शकते असे मी तुम्हाला सांगितले होते आपण समस्या वेगळ्या पद्धतीने सोडवू हे सुरू करण्यापूर्वी आपण थोडा विचार करू तर जेव्हा ते आत मध्ये येतात त्यांची एक विशिष्ट अशी संख्या असते परंतु खात्री करून घ्यावी त्यांच्या विभाजनाबाबत कारण या पेशी ज्यावेळेस विभाजित होतात त्यावेळेस त्या मर्यादित असाव्यात नाहीतर त्यांची संख्या अमर्याद होऊ शकते तर त्याच कल्चर मॉडेलमध्ये आणि खात्री करून घ्यायला हवी तुमच्याकडे सुरुवातीला एक साधारण मिडीयम असावे की ज्यामध्ये न्यूरॉन्स आणि ग्लीअल सेल्स वाढल्या आणि आता श्वान पेशी पण एखाद्याला खात्री करून घ्यायला हवी कि या पेशी ज्यांचे जीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची कार्य म्हणजे आवरण तयार करणे की जेथे त्यांना एका ठराविक मर्यादेपर्यंत विभाजित व्हावे लागते ते साध्य होते का ते ठराविक का असावी कारण जर ते अमर्यादित असेल तर संपूर्ण डिश ही या पेशींनी भरून जाईल आणि आपण व्यवस्थित पाहू शकत नाही तर मग हे सर्वच थांबवण्यासाठी तुम्हाला काहीतरी अँटीमायटोटिक वापरावे लागेल अँटी मायटोटिक काही की ज्यामुळे मायटोसिस थांबते आता एखाद्याला खूप काळजी घ्यावी लागेल म्हणजे जवळपास अचूकता आणि तेथे काही असे कंपाउंड असतात जसे की सायटोसिन अराबिनोसाइट्स जे साधारणतः खूप सोपे असे काम करतात तर ज्या वेळेस पेशी विभाजित होत असते उदाहरणार्थ ही पेशी विभाजित होते तर तुम्हाला दोन पायऱ्या विभाजनासाठी दिसतात पहिली म्हणजे न्यूक्लियसचे विभाजन आणि त्यानंतर सायटोप्लाझमचे विभाजन परंतु हे सर्व विभाजन जे होते त्याला कारणीभूत आहे हे सर्व सेंटरिओल्स आणि या सर्व माइटोसिस साठी लागणारे गोष्टी आहेत त्या आपल्याला आठवतात तर सायटोसिन अराबिनोसाइट्स बाबत खात्री करून घ्यायला हवी या पेशींना वेगळे होऊ देत नाही परंतु ही खूप वाईट पद्धत आहे सेल डिव्हिजन थांबवण्याची परंतु काही जुन्या पैकी ही वापरली जाते परंतु अजून काही असे तंत्र आहेत की जेथे तुम्ही त्यांना सीरम पासून त्याचबरोबर बाकीच्या अज्ञात गोष्टींपासून वेगळे करू शकता व विभाजन थांबवू शकता तुम्ही परत या याची वेगळी बाजू काय असेल तुम्ही वेगळ्या बाजूने पाहू शकता किंवा वेगळी त्यांची बाजू पाहू शकता तिथे खूप लोकांनी प्रयत्न केले उदाहरणार्थ तुम्ही येथे एक बेड तयार केला जीच्या वरती मायलिनेशन मायलीनेटिंग त्याचबरोबर मायलीनेटिंग पेशी वाढवू शकता तर या पहिल्या बाबी तुम्ही काय केले ज्या वेळेस मी तुम्हाला म्हटले की तुम्ही हे पेरिफेरल न्यूरॉन्स आणि त्यानंतर स्वान पेशी तुम्ही याचा क्रम उलटा करू शकता तुमच्याकडे असू शकते पण जर हा एक नमुना असेल की जो तुम्ही अनुसरता पहिल्यांदाच स्वान पेशी ठेऊ शकता आणि त्यानंतर पेरिफेरल न्यूरॉन्स किंवा तुमच्याकडे तिसरा नमुना म्हणजे स्वान पेशी आणि पेरिफेरल न्यूरॉन्स दोन्ही सोबत ठेवू शकता येथे फक्त तीन गोष्टी तुम्ही करू शकता जर तुम्ही समस्या व्यवस्थित समजून घेतली तर तीन पैकी नक्कीच एखादा प्रयोग जर तुमचं नशीब चांगले असेल तर आणि तुम्ही खूप परिश्रम घेतले असतील तर तुम्ही ही समस्या सोडवू शकतो दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वान पेशी सुरुवातीला ठेवता आणि त्यानंतर न्यूरॉन्स असे समजून न्यूरॉन्स त्यांची प्रोसेस पाठवतात आणि त्याच बरोबरीने स्वान पेशी त्याच्यावर थर चढवतात आणि दुसरी परिस्थिती अशी आहे की तुम्ही हे दोन्ही बरोबर ठेवता तर आता या स्तरावर मी तुम्हाला कागद देतो आणि मग त्यावर तुम्ही आतापर्यंत काय साध्य केले हे लिहू शकता मी हे जाहीर करणार नाही तुमचा निर्णय मी तुमच्यावर सोपविल की आपण कसे केले पण सगळ्यात महत्त्वाचं भाग म्हणजे की मी तुमच्या बरोबर काय चर्चा केली परंतु आपण आतापर्यंत खूप कठोर आशा वेगवेगळ्या कल्पनांमधून गेलो आणि ज्यामध्ये मी तुम्हाला काही खऱ्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे आपल्याला पेशी संवर्धन समजू शकले मोडरन सेल कल्चर हे काही असे नाही की ज्यामध्ये तुम्ही हे टाका त्यानंतर हे टाका आणि मग त्यानंतर काहीतरी होईल तर्कसंगती ने जर तुम्ही विचार केला तर आपले शरीर सुद्धा पद्धतशीरपणे कंम्पोनन्ट 1 कंम्पोनन्ट 2 कंम्पोनन्ट 3 कंम्पोनन्ट 4 आणि हळूहळू ते पूर्ण झाले आणि आता तुम्ही असा प्रयत्न करता की इन विट्रो पद्धतीने सिस्टीम च्या बाहेर विकसित करू इच्छिता हे काही सोपे नाही तर हे अपवादात्मक आव्हान आहे आणि हे तुम्ही कसे साध्य करू शकता ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये आपल्याला समजून घ्यावे लागेल त्याच्या जवळ जाणे सुद्धा खूप गरजेचे आहे पण हे सर्व प्रयोग अतिशय नम्रतेने व्हायला हवे तर या पद्धतीने आपण विचार केला मला अजूनही आठवते आपण काही शक्यता पाहिल्या हे पहिली शक्यता ही दुसरी शक्यता आणि हि तिसरी शक्यता आणि मग आपण असा विचार केला की या डिश वरती कोणती शक्यता काम करेल तर या काही गोष्टी आहेत मला असे वाटते की तुम्ही विचार करायला हवा पण एखाद्याला हे साध्य करावे लागेल तर हा एक मनोरंजक भाग आहे की साध्य करणे तर आता तुम्ही न्यूरॉन्स पुढे पहा ते मायलिनेशन कधी तयार करतात हा खूप खूप छान भाग आहे तुम्ही कशाचे निरीक्षण करता हे त्याचे डेंडराईट आहेत आणि येथे तुम्ही माएलीनेशन पाहू शकता तर हा भाग ज्याला आपण नोडस ऑफ रणवियर म्हणतो त्यामध्ये सोडियम चॅनल्स जास्त असतात ज्या वेळेस तुम्ही हे विश्वास ठेवू शकता की तुम्ही साध्य केले तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पहावे लागेल की त्यामध्ये नोड ऑफ रणवियर आहेत की नाही मायलिन बेसिक प्रोटीन च्या मदतीने हे केले आहे असे म्हणण्यापूर्वी तुम्हाला त्या पेशी कल्चरमध्ये स्टेन करावे लागतील आपण आधीच मायलिन बेसिक प्रोटीनचा विरुद्ध असलेल्या अँटी बॉडीबद्दल बोललो आहोत तर तुम्हाला नोडस ऑफ रणवियर ओळखावे लागतील त्याचबरोबरीने त्यावर असणारे विशिष्ट सोडियम चॅनल्स आणि नोडस ऑफ रणवियर च्या बाजूला असणारे विभिन्न नोडल प्रोटिन्स विकसित करावे लागतील व अंतीबोडीज सुद्धा विकसित करावे लागतील आणि याच्या एकदम वरती तुमच्याकडे एक इलेक्ट्रिक रेकॉर्डिंग असायला हवा की ज्यामधून तुम्ही न्यूरॉन्स मधून वाहणारे कंडक्शन वेलोसिटी मोजू शकता त्याचबरोबरीने त्याची तुलना तुम्ही मायलिनेशन नसलेल्यांनी न्यूरॉनशी करू शकता आणि मग तुम्ही दावा करू शकता की तुम्ही हे साध्य केले आहे की नाही तर आता आपण हा पाहण्याचा प्रयत्न केला की पेशी संवर्धनाबाबत कुठल्या समस्या येऊ शकतात हे खूप मनोरंजक आहे आणि खूप मोहक आहे त्याच्या शक्यतांचे आपण कौतुक करायला हवे कारण त्या सर्व समांतर आहेत आणि आणि अशा खूप सुंदर गोष्टी आपण यातून साध्य करू शकतो आणि जर तुम्हाला आनंद देऊ शकतात तर माझा अर्थ असा आहे हा समस्येचा एक भाग आहे की जिथे आपण सुरुवात केली होती आणि परत इथे आलो पण आपण आपला ट्रॅक सोडला नाही कारण मी हे थोडेसे खोदून घेतले आणि हे आहे जिथे आपण सुरू केले तर ही समस्या होती की जी मी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण मी असा विचार करतोय की ही समस्या सोडवण्यासाठी मला अजून काही वर घ्यावे लागतील तर हे पहा आपण कुठून सुरुवात केली होती तर आता आपल्याला जवळपास चांगली कल्पना आली आहे की आपण पेरिफेरल न्यूरॉनसाठी सेल कल्चर मॉडेल कसे तयार केले पाहिजे आणि आपण सेंट्रल नर्वस सिस्टम साठी ते कसे साध्य करू शकतो परंतु आपण अजून बोललो नाही आता आपण समस्या खंडित करू आणि मी आता येथे त्यासाठी आलो आहे तुम्हाला ओलीगोडेंडरॉसाइट्सची गरज आहे जर तुम्हाला मायलिनेशन साध्य करायचे असेल आणि त्याच बरोबरीने काही अडल्ट न्यूरॉन्सची सुद्धा गरज आहे तर अशी समस्या पेरिफेरल नर्वस सिस्टिम बाबत आहे तर त्यासाठी आपण हे साध्य करण्यासाठी एम्ब्र्योनिक सिस्टिम ती अडल्ट होण्यापूर्वी वापरू माझ्या माहितीनुसार या जगामध्ये असे खूप कमी गट आहेत की ज्यांनी अडल्ट न्यूरॉनवर मायलिनेशन साध्य करून दाखवले आहे परंतु तुमच्यापैकी कोणीतरी हे साध्य करून दाखवले तर ती खूप मोठी गोष्ट होईल परंतु ते एक अपवादात्मक आव्हान आहे तर येथे आपण मायलिनेशनच्या समस्येबाबत बोललो की जे आपल्याला सेल कल्चरमध्ये सुद्धा दिसेल एम्ब्र्योनिक न्यूरॉनच्या बाबतीत कारण येथे काही मॉडेल्स आहेत की जे यशस्वीरित्या शक्य झाले आहे तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने माझे शब्द लक्षात ठेवा हे शब्द लक्षात ठेवा दुसऱ्या स्तरावरील समस्या जी असेल त्यामध्ये तुम्हाला अडल्ट न्यूरॉन ला मायलिनेट न्यूरॉन मध्ये बदलावे लागेल तर ओलीगोडेंडरोसाईटच्या दृष्टीने मायलीनेशनच्याबाबत तुम्हाला मी आधीच सांगितले होते या पेशी एकमेकांच्या जवळ येतात स्वतःची ओळख सोडून देतात आणि मायलिन बेसिक प्रोटीन स्त्रवतात ते हे आहेत आणि मग तुमच्याकडे नोड्स ऑफ रणवियर आहेत की ज्यावर खूप सारे सोडियम चॅनल्स आहेत ज्याला आपण खुणा केल्या आहेत पण जर तुम्हाला हे सेंटर नर्व्हस सिस्टीम मध्ये साध्या करून दाखवायचे असेल तर हे उपयोगी येणार नाही तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाबत मायलीनेशन हे ओलीगोडेंडरोसाईटद्वारा साध्य करावे लागते तर या ओलीगोडेंडरोसाईट जवळपास अशा दिसतात त्यांची बाहेर आलेली प्रोसेस अशी असतात खूप सारे प्रोसेस वेगवेगळ्या दिशांना आणि ते जवळपास मल्टी पोलार सेल सारख्या दिसतात आणि नंतर कुठल्याही एक्झानच्या संपर्कात आल्यानंतर त्या जवळपास अशा दिसतात आणि मग त्यातील काही भाग मायलिनेशन प्रोटीन हे रसायन सोडते जर येथे कोणताही दुसरा ओलिगो आला एका वेगळ्या दिशेने तर त्याचे पुढे जाऊन सॅंडविच होऊ शकते कल्पना करा ही दोन प्रोसेस या दोन्हींच्या मध्ये आहेत काळे अशाप्रकारे एक बाजूने येते आणि किया बाजूने हळूहळू मल्टिपल ओलीगोडेंडरोसाईट तुम्ही नीट करू शकता सेंट्रल नर्वस सिस्टम मधील हा पेरिफेरल नर्वस सिस्टिम मधील न्यूरॉन सारखा जास्त जाड होऊ शकत नाही तेथे त्याचे जाड कोटिंग असते कारण सेंटर नर्व्हस सिस्टिम एक ठराविक जागा असते त्यामुळे ते जास्त पसरू शकत नाही तर आता हे साध्य करण्यासाठी तुम्हाला थोडं खरंच सुरुवातीला एका स्त्रोतांची गरज आहे तिच्यापासून तुम्ही निवडून मिळवू शकता आणि मग तुम्हाला समस्या खंडित करावे लागेल की जेणेकरून तुम्ही मायलीनेशन साध्य करू शकता आता मी पेरिफेरल बदलून त्याला सेंट्रल नर्व्हस सिस्टिम करतो आहे ही आहे सेंट्रल नर्व्हस सिस्टिम आणि मग त्याच्याशी संबंधित हे काही मायलीनेशन दिसोर्डर आहेत पण त्या सारख्या असतात तर आता हे साध्य करण्यासाठी आपल्याला श्वान पेशीऐवजी ओलीगोडेंडरोसाईट वापरावे लागतील तर सेंट्रल नर्व्हस सिस्टिम आणि त्याच्याशी संबंधित समस्या ते म्हणजे मायलेनेशन साध्य करणे की ज्याचा स्त्रोत हा एम्ब्र्योनिक टिशू किंवा कोणत्या प्रकारच्या पेशींवर आपल्याला हे साध्य करायचे आहे आणि जर तुम्ही नक्कीच ओलिगो वापरणार असाल तर सोपा मार्ग म्हणजे तुम्ही हिपोकॅम्पस न्यूरॉन्स वापर करावा की ज्या बद्दल आपण आधीच बोललो आहोत तर तुमच्याकडे हिपोकॅम्पस आहेत की जे पिरॅमिड आकाराचे एम्ब्र्योनिक ओरिजिन असलेले न्यूरॉन्स आहेत आणि ते ओलीगोडेंडरोसाईटसहित मायलीनेट असतात तरी इथे काय महत्त्वाचे आहे तुम्हाला मॉडर्न सेल कल्चर बाबत समजून घ्यावे लागेल कुठल्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते एखाद्याला या समस्यांचे कौतुक करावे लागेल आणि कोणत्या या स्तरावर आपण कोणता टिशू वापरावा याने काही फरक पडत नाही मी संपूर्ण हा अभ्यास नर्व्हस सिस्टिम च्या दृष्टीने घेतला आहे कारण हे अतिशय उपवास कारक आहे कारण तुम्ही येथे कोणत्याही प्रकारचा टिशू वापरू शकता जसे की पँक्रिटिक टिशू लिव्हर टिशू किडनी टिशू त्याने काही फरक पडत नाही तर फरक प्रश्न पडतो हे पहा तुम्ही तुमची समस्या कशी सोडवता ते जास्त महत्त्वाचे आहे ते जास्त महत्त्वाचे आहे सध्याच्या आधुनिक दिवसांमध्ये जर खरंच फरक पडत असेल तर तो एका ठराविक नमुना आणि तो तुम्ही कसा साध्य करता याने होतो जे मी बोलत होतो की कोण पहिला येईल त्याचे काही नमुने असतील तू कुठल्या पद्धतीने डिफाइन करेल एक सेकंद तुम्हाला एका डिफाइन प्रोटोकॉल ची गरज आहे की सगळेजण अनुसरू शकतात त्याचबरोबरीने तुमच्याकडे डिफाइन मिडीयम आणि डिफाइन सरफेस असायला हवा ज्या वेळेस तुम्ही हे सर्व मिळतात त्यानंतर ही संपूर्ण डिफाइनइंग सिस्टीम विकसित करण्यामध्ये तुमचा थोडासा हातभार असेल आणि त्याच बरोबरीने तुम्ही त्यातील विभिन्न समस्या या साध्य केले असतील तर या पार्श्वभूमीनुसार आणि या पैलूनुसार माझे व्याख्यान थांबवतो आणि तुम्हाला हॅण्डआउटस पाठवतो की जे तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग येईल आणि त्याच बरोबर येथे काही प्रोटोकॉल्स सुद्धा पाठवतो पण सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठीचे तत्वज्ञान कसे समजता त्याचबरोबरीने औषध शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही काय बदल घडवून आणू शकता